कार्यान्वित प्रकटीकरण प्राप्त करणे पेटंट ड्राफ्ट करण्यापूर्वी ड्राफ्ट करणाऱ्या व्यक्तीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ग्राहक किंवा शोधकर्ता यांच्याकडून कार्यान्वित प्रकटीकरण मिळविणे होय कार्यान्वित प्रकटीकरण प्राप्त करणे पेटंट ड्राफ्ट करण्यापूर्वी ड्राफ्ट करणाऱ्या व्यक्तीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ग्राहक किंवा शोधकर्ता यांच्याकडून कार्यान्वित प्रकटीकरण मिळविणे होय प्रकटीकरण महत्त्वाचे आहे कारण शोधाच्या कार्यान्वित प्रकटीकरणाच्या आधारेच शोधा संबंधी प्राथमिक शोध घेणे आणि पेटंट ड्राफ्टिंग करणे शक्य होते प्रकटीकरण महत्त्वाचे आहे कारण शोधाच्या कार्यान्वित प्रकटीकरणाच्या आधारेच शोधा संबंधी प्राथमिक शोध घेणे आणि पेटंट ड्राफ्टिंग करणे शक्य होते शोधाचे प्रकटीकरण प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे आय डी एफ फॉर्म होय शोधाचे प्रकटीकरण प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे आय डी एफ फॉर्म होय आय डी एफ च्या माध्यमातून शोधाचे प्रकटीकरण प्राप्त करता येते आय डी एफ च्या माध्यमातून शोधाचे प्रकटीकरण प्राप्त करता येते शोधा संबंधीचे बौद्धिक संपदा हक्क निश्चित करण्यासाठी आय डी एफ फॉर्म एक मूलभूत डॉक्युमेंट आहे शोधा संबंधीचे बौद्धिक संपदा हक्क निश्चित करण्यासाठी आय डी एफ फॉर्म एक मूलभूत डॉक्युमेंट आहे आय डी एफ च्या माध्यमातून शोधाची व्याप्ती आणि कार्यप्रवणता समजण्यास मदत होते आय डी एफ च्या माध्यमातून शोधाची व्याप्ती आणि कार्यप्रवणता समजण्यास मदत होते आय डी एफ विविध भागात विभागलेले असते आय डी एफ विविध भागात विभागलेले असते भाग 'अ' मध्ये शोधा संबंधीच्या करारा ची माहिती असते शोधा संबंधीच्या तांत्रिक बाबीची माहिती असते तसेच सार्वजनिक प्रकटीकरण आणि शोधा संबंधी चा पूर्व शोध याचीही नोंद असते भाग 'अ' मध्ये शोधा संबंधीच्या करारा ची माहिती असते शोधा संबंधीच्या तांत्रिक बाबीची माहिती असते तसेच सार्वजनिक प्रकटीकरण आणि शोधा संबंधी चा पूर्व शोध याचीही नोंद असते तसेच काही आय डी एफ मध्ये शोधाचे बाजारी मूल्य आणि परवाना इत्यादी संबंधीची माहिती नोंदविलेलि असते तसेच काही आय डी एफ मध्ये शोधाचे बाजारी मूल्य आणि परवाना इत्यादी संबंधीची माहिती नोंदविलेलि असते आय डी एफ व्यतिरिक्त शोधाचे प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे शोधकर्त्या ची मुलाखत घेणे होय आय डी एफ व्यतिरिक्त शोधाचे प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे शोधकर्त्या ची मुलाखत घेणे होय अशी मुलाखत प्रत्यक्षात किंवा फोनद्वारे घेता येते अशी मुलाखत प्रत्यक्षात किंवा फोनद्वारे घेता येते ही मुलाखत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेतली जाते आणि शोधकर्त्या नी प्रश्नांच्या उत्तरादाखल दिलेल्या माहिती वरून इतर प्रश्न विचारले जाऊ शकतात ही मुलाखत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेतली जाते आणि शोधकर्त्या नी प्रश्नांच्या उत्तरादाखल दिलेल्या माहिती वरून इतर प्रश्न विचारले जाऊ शकतात या माध्यमातून शोधा संबंधी इत्यंभूत माहिती प्राप्त केली जाते जेणेकरून कार्यान्वित प्रकटीकरणा साठी त्या माहितीचा वापर करता येईल या माध्यमातून शोधा संबंधी इत्यंभूत माहिती प्राप्त केली जाते जेणेकरून कार्यान्वित प्रकटीकरणा साठी त्या माहितीचा वापर करता येईल अशा प्रकटीकरणा च्या माध्यमातून शोधा संबंधित पूर्व शोध योग्य प्रकारे घेतला जाणे आणि शोधासाठी पेटंटचे ड्राफ्टिंग करणे सोयीचे जाते अशा प्रकटीकरणा च्या माध्यमातून शोधा संबंधित पूर्व शोध योग्य प्रकारे घेतला जाणे आणि शोधासाठी पेटंटचे ड्राफ्टिंग करणे सोयीचे जाते शोधककर्त्या च्या मुलाखती दरम्यान आय डी एफ मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांप्रमाणेच प्रश्नांचा रोख हा शोधाच्या नवनिर्मिती क्षमतेची पायरी निश्चित करण्याचा असतो शोधककर्त्या च्या मुलाखती दरम्यान आय डी एफ मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांप्रमाणेच प्रश्नांचा रोख हा शोधाच्या नवनिर्मिती क्षमतेची पायरी निश्चित करण्याचा असतो कारण पेटंट फाईल करण्यासाठी मूलभूत बाब म्हणजे शोधाची नवनिर्मिती क्षमता होय कारण पेटंट फाईल करण्यासाठी मूलभूत बाब म्हणजे शोधाची नवनिर्मिती क्षमता होय तेव्हा मुलाखतीचा मुख्य उद्देश शोधाच्या नवनिर्मिती क्षमते च्या वैशिष्ट्यांना समजून घेऊन त्यांना इतर वैशिष्ट्यांपासून वेगळे करणे होय तेव्हा मुलाखतीचा मुख्य उद्देश शोधाच्या नवनिर्मिती क्षमते च्या वैशिष्ट्यांना समजून घेऊन त्यांना इतर वैशिष्ट्यांपासून वेगळे करणे होय मुलाखतीच्या माध्यमातून शोधा संबंधीच्या नवनिर्मिती किंवा कल्पकता या महत्त्वाच्या पायरी शिवाय शोधा संबंधी ची इतर माहिती प्राप्त करता येते मुलाखतीच्या माध्यमातून शोधा संबंधीच्या नवनिर्मिती किंवा कल्पकता या महत्त्वाच्या पायरी शिवाय शोधा संबंधी ची इतर माहिती प्राप्त करता येते शोधकर्त्या कडून त्याच्या शोधाच्या क्षेत्रातील माहिती संदर्भात महत्त्वाची कागदपत्रे किंवा माहिती मागवली जाऊ शकते शोधकर्त्या कडून त्याच्या शोधाच्या क्षेत्रातील माहिती संदर्भात महत्त्वाची कागदपत्रे किंवा माहिती मागवली जाऊ शकते तसेच शोधकर्त्या कडून त्याच्या ज्ञानक्षेत्रा संबंधित संशोधन पर लेख मागविले जाऊ शकतात तसेच शोधकर्त्या कडून त्याच्या ज्ञानक्षेत्रा संबंधित संशोधन पर लेख मागविले जाऊ शकतात तसेच शोधकर्त्या द्वारा ऑनलाइन प्रश्नसंचाच्या द्वारे शोधा संबंधी आवश्यक ती माहिती प्राप्त केली जाऊ शकते तसेच शोधकर्त्या द्वारा ऑनलाइन प्रश्नसंचाच्या द्वारे शोधा संबंधी आवश्यक ती माहिती प्राप्त केली जाऊ शकते शोधकर्त्या द्वारा दिल्या गेलेल्या उत्तरांवर आधारित एक प्रश्न मालिका त्याला दिली जाऊन त्याद्वारे शोधा संबंधी अधिक ची माहिती प्राप्त केली जाऊ शकते शोधकर्त्या द्वारा दिल्या गेलेल्या उत्तरांवर आधारित एक प्रश्न मालिका त्याला दिली जाऊन त्याद्वारे शोधा संबंधी अधिक ची माहिती प्राप्त केली जाऊ शकते हे ई मेलच्या माध्यमातून ही केले जाऊ शकते हे ई मेलच्या माध्यमातून ही केले जाऊ शकते त्याच बरोबर ऑनलाइन प्रश्नसंचाच्या माध्यमातून ही केले जाऊ शकते त्याच बरोबर ऑनलाइन प्रश्नसंचाच्या माध्यमातून ही केले जाऊ शकते शोधकर्त्यास त्याच्या ज्ञान क्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारून त्याचा शोध विस्तारित विज्ञान क्षेत्रातील कुठल्या भागाखाली येतो हेही समजून घेता येऊ शकते शोधकर्त्यास त्याच्या ज्ञान क्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारून त्याचा शोध विस्तारित विज्ञान क्षेत्रातील कुठल्या भागाखाली येतो हेही समजून घेता येऊ शकते शोधकर्त्या नी दिलेल्या उत्तराच्या आधारे इतर प्रश्न त्याला विचारले जाऊ शकतात शोधकर्त्या नी दिलेल्या उत्तराच्या आधारे इतर प्रश्न त्याला विचारले जाऊ शकतात याचे उदाहरण पहायचे असेल तर आपण या वेबसाईट वर लॉगिन करून ही प्रक्रिया पाहू शकतो याचे उदाहरण पहायचे असेल तर आपण या वेबसाईट वर लॉगिन करून ही प्रक्रिया पाहू शकतो